युनिकनेस ऑफ द सोल्युशन ऑफ लाप्लास अँड पोयसन इक्वेशनस आपण पाहिले आहे की पोटेन्शियल हे पोयसन समीकरणाची पूर्तता करते जे पोटेन्शियल चे लाप्लाशियन असते आणि त्याची किंमत बरोबर त्या पॉईंट वर असलेली वजा चार्ज डेन्सिटी भागिले Epsilon 0 असते किंवा लाप्लास समीकरण मला सांगते की जिथे कोणताही चार्ज नाही तेथे del square V हे 0 असते या सगळ्यांचा काहीतरी प्रभाव असतो आणि जसे की मी तुम्हाला या आधी सांगितले आहे यातून पोटेन्शियल साठीचे डिफरन्सशिअल इक्वेशन तयार होते जर तुम्हाला याचा उपयोग पोटेन्शियल चे मोजमाप करण्यासाठी करायचा असेल तर आपल्याला हे दाखवावे लागेल की यामधून आपल्याला दिलेल्या बॉउंडरी कंडिशन साठी युनिक उत्तर मिळत आहे येथे मी एक गोष्ट नमूद करेल की जर मी del square U V बरोबर 0 घेतले तर यातून असा अर्थ निघतो की येथे या दिलेल्या पॉईंट साठी कोणतेही मिनिमम किंवा मॅक्सीमम पोटेन्शिअल नाहीये आणि म्हणून दिलेल्या पॉइंट साठी जर पोटेन्शियल हे जास्त होत असेल तर किंवा ते एखाद्या पॉईंट वरती जास्तीत जास्त असेल तर दुसऱ्या बाजूला ते कमीत कमी असेल याची कल्पना करण्याचा योग्य मार्ग म्हणजे तुमच्या हाताच्या या भागाकडे बघा यामध्ये जर तुम्ही तुमच्या बोटांच्या आणि आमच्या च्या बाजूने आलात तर तुम्ही मिनिमम ला आलात असे आपण म्हणू शकतो पण जर तुम्ही तुमच्या पंजाच्या बाजूने दुसऱ्या बाजूला गेलात तर तुम्ही मॅक्झिमम ला आलात असे आपण म्हणू शकतो तर इथे कुठेही मॅक्झिमम किंवा मिनिमम नाहीये याला आपण सॅडल पॉईंट असे म्हणतो आणि हे तेथे असेल जिथे डेल वर्ग हा घटक कोणत्याही एका उंचीवरती जर मोजला तर 0 असेल याचा अर्थ काय होतो की चार्ज फ्री रिजन मध्ये चार्ज साठी कोणताही इक्विलिब्रियम पॉईंट नसतो आपण याला आता समजावून घेऊ जर तेथे कुठेही मॅक्झिमम किंवा मिनिमम नसेल याचा अर्थ असा की पोटेन्शियल हे एका बाजूने मॅक्सिमम आहे आणि दुसऱ्या बाजूने ते मिनिमम आहे जर मी एखादा चार्ज येथे ठेवला जो या दिशेने स्थिर असेल आणि येथून तो मिनिमम ला जोडला गेलेला असेल दुसरीकडे हा दूर जात असेल आणि हेच del square V 0 असल्याचा परिणाम आहे गणितीय भाषेत याला सांगायचे झाल्यास असे समजा कि येथे एखादा पॉईंट आहे जेथे मॅक्झिमम असेल तर जर मी येथे एखादा छोटा गोल या सभोवताली घेतला आणि त्याच्या पृष्ठभागावरील ग्रेडियंट V डायव्हरजन्स मोजले तर डायव्हरजन्स थेरम नुसार या ग्रेडियंट V चे डायव्हरजन्स या व्हॉल्युम वरती असेल डायव्हरजन्स थेरम नुसार ग्रेडियंट V डॉट ds या पृष्ठभागावर कारण की इथे मॅक्सिमम आहे आणि दुसर्या बाजूला हे इथे मिनिमम आहे म्हणून ग्रेडियंट ऑफ V याचे या संपूर्ण पृष्ठभागासाठी चिन्ह समानच असेल तर जर हा पॉईंट V चा मॅक्सिमम किंवा मिनिमम असेल तर V च्या ग्रेडियंट वरती या संपूर्ण पृष्ठभागासाठी समान चिन्ह असेल आणि हे असे दर्शवते की इंटिग्रेशन ग्रेडियंट V डॉट ds हे 0 नाही दुसरीकडे याच्याकडे बघा हे आहे del square V dv आणि हे 0 आहे येथे मी जर विरोधाभासी टप्प्यावरती आहे याचा अर्थ असा की समजा या आधी मी जे गृहीत धरले होते की एक तर मी मॅक्झिमम वरती असेल किंवा मिनिमम वरती असेल ते चुकीचे आहे तर ते मॅक्झिमम किंवा मिनिमम दोन्ही नसेल याला समजून घेण्याचा मार्ग खालील प्रमाणे आहे जेथे चार्ज नाहीयेत अशा रिजन मध्ये गॉसच्या नियमानुसार Gauss's law E डॉट ds बरोबर 0 असेल या एखाद्या ठिकाणी जर चार्जेस नसतील आणि अशा ठिकाणी एखादा पॉईंट असेल जेथे इलेक्ट्रिक फिल्ड च्या रेषा आत मध्ये येत असतील आणि काही बाहेर जात असतील आणि म्हणून येथे ठेवलेला कोणताही चार्ज हा कधीच इक्विलिब्रियम मध्ये नसेल कारण येथे ज्या काही रेषा आत मध्ये येत आहेत त्या बाहेर देखील जात आहेत यालाच असे देखील म्हणू शकतो की del square V 0 आहे आणि जे काही आहे ते समान आहे याला आयर्नशॉ थेरम Earnshaw's theoremअसे म्हणतात त्यानुसार चार्जेस नसलेल्या परिसरातील चार्जला इक्विलिब्रियम पॉईंट नसेल आता आपण या सोल्युशनच्या युनिकनेस कडे जाऊयात दिलेल्या बाउंड्री कंडीशन साठी लाप्लास किंवा पोयसन इक्वेशनस Laplace's or Poisson's equation चे युनिकनेस बाउंड्री कंडीशन याचा अर्थ काय की एखाद्या ठरवून दिलेल्या बाउंड्री साठी पोटेन्शिअल काय असेल तेथे नमूद केलेले असेल आपण एखादी बंद असलेली बाउंड्री घेऊयात जी की इन्फिनिटी वरती असेल आणि या बाउंड्री वरती आपण पोटेन्शिअल दिलेले आहे आपण त्याला V0 असे म्हणूयात आणि असे समजा की याच्या आत मध्ये काही चार्ज आहे जो दिला जाईल rho r प्राईमने तुम्हाला r पॉईंट वरती del square V बरोबर वजा rho r भागिले Epsilon 0 हे दिलेले असेल तर असे समजा की येथे दोन सोल्युशन्स आहेत V1 r आणि V2 r दोन्हीही या समीकरणाचे समाधान करतात आणि दोन्ही बाउंड्री कंडिशन चे देखील समाधान करतात फंक्शन phi r V बरोबर V1 वजा V2 असेल तर phi r हे बाउंड्री वरती del square phi बरोबर 0 आणि phi बरोबर 0 याचे समाधान करेल का तर phi हा दोन पोटेंशिअल मधील फरक आहे जेथे दोन्ही समान बाउंड्री कंडिशन चे समाधान करतात आणि दोन्हीही पोयसन इक्वेशनस Poisson's equation देखील समाधान करतात जरा या phi च्या डायव्हरजन्स कडे बघा ग्रेडियंट ऑफ phi तुम्ही खूप सहजपणे दाखवू शकता कंपोनेंट्स घेऊन जे असतील ग्रेडियंट phi वर्ग अधिक phi ग्रेडियंट चा वर्ग phi याला आपण ddx ऑफ फंक्शन f ddx f" बरोबर dfdx वर्ग अधिकf d2fdx वर्ग असे लिहू शकतो हे याच्या समानच आहे आणि तुम्ही कंपोनेंट्स घेऊन याला दाखवू शकता पण आता मी याचा उपयोग युनिकनेस दाखवण्यासाठी करणार आहे दोन्ही बाजूचे आपण इंटिग्रेशन घेऊयात हे phi चे डायव्हर्जन्स ग्रॅड phi मी या व्हॉल्युम वरती इंटिग्रेशन घेणार आहे आणि ते असेल ग्रॅड phi मॉड स्क्वेअर अधिक phi डेल स्क्वेअर phi या व्हॉल्युम वरील आपण बघितले आहे की डेल स्क्वेअर phi हे 0 असते म्हणून हा घटक येथून निघून जाईल डाव्या बाजूला मला डायव्हर्जन्स प्रमेय नुसार या पृष्ठभागासाठी इंटिग्रेशन phi ग्रॅड phi डॉट ds बरोबर ग्रॅड phi स्क्वेअर dV मिळेल पण आपण याआधी बघितले आहे की या पृष्ठभागावरती phi हे 0 आहे म्हणून हा घटक देखील येथून निघून जाईल आणि म्हणून मला येथे काय दिसेल ग्रॅड phi स्क्वेअर dV बरोबर 0 आहे dS2dV or 2dV0 Type equation here ग्रॅड phi स्क्वेअर हे नेहमी धन असेल कारण की येथे वर्ग घेतला आहे म्हणून ग्रॅड phi स्क्वेअर dV बरोबर 0 असेल आणि हे आपल्याला ताबडतोब सांगते की ग्रॅड phi हे 0 आहे ग्रेडियंट किंवा phi डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणून phi बरोबर कॉन्स्टंट असेल जास्तीत जास्त असे असु शकते की V1 आणि V2 यांमध्ये कॉन्स्टंट एवढे अंतर आहे पण बाउंड्री वरती ते समान असल्या कारणामुळे हा कॉन्स्टंट येथे 0 असेल हे असे दर्शवते की V1 आणि V2 हे समानच आहेत हे आपल्याला काय सांगतात की दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी पोटेन्शियल पोयसन इक्वेशन Poisson's equations सोडवून मिळणारे उत्तर हे युनिक असेल 20 2dV0 or ϕ0 ∴ϕconstant or V1V2 असे कोणतेही दोन वेगवेगळे पोटेन्शिअल नसतील जे समान पोयसन इक्वेशनचे Poisson's equations समाधान करू शकतील आणि ज्यांच्या सारख्याच बाउंड्री कंडिशन असतील आणि rho बरोबर 0 असेल हे एक विशेष प्रकरण आहे आणि म्हणून दिलेल्या कंडीशन साठी लाप्लस इक्वेशन देखील मला समानच उत्तर देईल म्हणून डेल स्क्वेअर V बरोबर rho भागिले Epsilon 0 याचे दिलेल्या बाउंड्री कंडीशन साठी युनिक उत्तर असेल आपण या पर्यंत कसे पोहोचलो हे आपण बघूयात आपण इथपर्यंत डायव्हर्जन्स मधील फरक बघत बघत आलेलो आहोत जेथे phi हे V1 वजा V2 आहे आणि आपल्याला असे मिळाले होते की ग्रॅड phi हा नक्कीच 0 आहे जर मी एखादा पृष्ठभाग कोणत्याही चार्ज शिवाय बंद केला त्याच्या आत मध्ये कोणताही चार्ज नसेल आणि ज्याच्या वरती V हे सगळीकडे समान असेल तर येथे फिल्ड ही 0 असते हे आपण याआधी बघितलेल्या धातूच्या गोला सारखेच आहे पण आता येथे मी कोणत्याही आकाराचा एक धातूचा भाग घेत आहे आणि मी त्याला त्याच्या संपुर्ण पृष्ठभागावरती काही पोटेन्शिअल देत आहे जेणेकरून तो इक्विपोटेन्शियल बनेल कारण की धातूमध्ये असे कोणतेही दोन भाग होऊ शकत नाहीत नाहीतर चार्ज एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वाहत जातील आणि या धातूचा आत मध्ये फिल्ड ही 0 असली असती तर हे याच्या प्रमाणे असेल की मी जर इक्विपोटेन्शियल तयार केले एका बंद व्हॉल्युम मध्ये ज्याच्या पृष्ठभागावरती सगळीकडे समान पोटेन्शिअल असेल तर येथे आत मध्ये फिल्ड ही 0 असेल डायव्हर्जन्स थेरम वापरणे अगोदर आपण हे बघूयात आता आत मध्ये डेल स्क्वेअर V हा 0 होईल कारण की तेथे कोणताही चार्ज नाही आता आपण पुन्हा V चे डायव्हर्जन्स घेऊयात ग्रॅड ऑफ V जे असेल ग्रॅड ऑफ V स्क्वेअर अधिक V लाप्लाशियन ऑफ V पण आत मध्ये कोणताही चार्ज नसल्यामुळे हा घटक 0 होऊन जाईल आता आपण व्हॉल्युम इंटीग्रल घेऊया V चे डायव्हर्जन्स ग्रॅड V बरोबर या व्हॉल्यूम वरती असलेले ग्रॅड ऑफ V मॉड स्क्वेअर d डाव्या बाजूला मी इंटीग्रल V ग्रॅड V लिहू शकतो हे बरोबर असेल या व्हॉल्यूम वरती असलेले इंटिग्रल ग्रॅड V स्क्वेअर कृपा करून या V आणि या V मध्ये गोंधळून जाऊ नका VVV2V2V dSV2dV आता जर तुम्ही या पृष्ठभागावरील V ग्रॅड V कडे बघितले जसे की आपण आधीपासूनच सांगत आहोत की या पृष्ठभागावरती सगळीकडे समानच पोटेन्शियल आहे म्हणून या पृष्ठभागावरती हे V काही वेगळे नसेल मी याला असे लिहू शकतो की मी हे V असे लिहू शकतो इंटिग्रल ग्रॅड ऑफ V डॉट ds ग्रॅड ऑफ V काय आहे हे आहे V वजा E डॉट ds कारण की येथे आत मध्ये कोणताही चार्ज नाही त्यामुळे गॉसच्या नियमानुसार Gauss's law हा घटक 0 असेल आणि म्हणून डाव्या बाजूचा घटक गायब होऊन जाईल आणि इंटिग्रल ग्रॅड ऑफ V मॉड स्क्वेअर dv बरोबर 0 असेल याचा अर्थ असा की आत मध्ये हे ग्रॅड V नक्कीच 0 असेल dSVV dSV E dS V2dV0 or V0 जर मी असे काहीतरी घेतले त्याच्या पृष्ठभागावरती समान पोटेन्शिअल असेल बंद पृष्ठभाग ज्याच्यावरती समान पोटेन्शिअल असेल तर त्याच्या आत मध्ये फिल्ड ही 0 असेल उदाहरणार्थ तुम्ही हा प्रयोग घरी करून बघू शकता तुम्ही एक धातूचा टिफिन बॉक्स घ्या आणि त्याच्या आत मध्ये मोबाईल ठेवा आता जर तुम्ही त्याला कॉल लावला तर कॉल लागणार नाही कारण की आत मध्ये फिल्ड ही 0 आहे सगळे काही बंद आहे आणि लहरी या धातूच्या आवरणाला पार करून जाऊ शकत नाहीत तर याचा उपयोग फॅराडेज केज Faraday's cage बनवण्यासाठी देखील केला जातो जर तुम्ही धातूचा एकदम बंद असलेला पृष्ठभाग घेतला हे तुम्ही जाळी सारखे करू शकता आणि तुम्ही तुमचे उपकरणामध्ये ठेवा आणि ते बाहेरील कोणत्याही इलेक्ट्रिकल सिग्नलसमुळे खराब होणार नाही कारण विद्युतीय किंवा बाहेर तुम्ही काहीही केले तरी आत मधील फिल्ड ही 0 असेल कारण धातूच्या जाळीसाठी किंवा धातूच्या पृष्ठभागासाठी पोटेन्शियल हे सगळीकडे स्थिरच असते